आपल्याकडे आता ड्रेन फीडबॅक वापरणारे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे आणि RG सारख्या सर्किटमधील अतिरिक्त घटकांचा प्रभाव पाहण्यासाठी आपल्याला त्याचे योग्यरित्या विश्लेषण करावे लागेल आणि आपल्याला कॅपेसिटर व्हॅल्यू संबंधीच्या मर्यादा देखील योग्य पद्धतीने शोधाव्या लागतील तर आपल्याकडे हे एक सर्किट आहे आणि तुम्ही त्याबद्दल असा विचार करू शकता जसे की आपल्याला हे सर्किट पहिल्यांदाच दर्शविले गेले आहे MOS ट्रान्झिस्टर सर्किट असलेल्या सर्किट्सचे विश्लेषण कसे करावे हे आपल्याला माहिती नाही आणि हे तुम्हाला पहिल्यांदाच दर्शविले गेले होते तर तुम्ही काय कराल की आधी ऑपरेटिंग पॉईंट dc ऑपरेटिंग पॉईंट तपासून घ्या त्यासाठी तुम्हाला सर्व कॅपेसिटर ओपन सर्किट आणि सर्व इंडक्टर्स शॉर्ट सर्किट करणे आवश्यक आहे खरं तर उत्तर माहित असले तरीही मी तुम्हाला हे पुन्हा करण्यास नव्याने प्रोत्साहित करेन मग तुम्ही VGS VDS वगैरे शोधू शकता ते सॅच्यूरेशन किंवा ट्रायोड रिजन मध्ये आहे की नाही ते पहा नंतर ट्रान्झिस्टर चे स्मॉल सिग्नल पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करा त्यानंतर एम्पलीफायरची स्मॉल सिग्नल आकृती इथे खाली वापरा आणि ते कसे कार्य करते ते पहा आता मी ऑपरेटिंग पॉईंट चा हा भाग वगळणार आहे कारण जर मी C1 आणि C2 ला ओपन सर्किट केले तर सोर्स आणि लोड हे दोन्ही ही येथे नसतील आणि आपल्याकडे फक्त ड्रेन फीडबॅक सर्किट असेल आणि आपल्याला माहित आहे की VGS आणि VDS हे दोन्ही एकमेकांच्या बरोबरीचे असतील आणि ते Vt 2IdnCox च्या बरोबरीचे असतील आता आपण याच्या स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीचे विश्लेषण करूया जसे की तुम्हाला माहित आहे फिक्स व्होल्टेज सोर्स प्रमाणे फिक्स केलेले काहीही ग्राउंडसोबत शॉर्ट केले गेले आहे त्यामुळे हे ग्राउंड सोबत शॉर्ट होईल आणि येथे आपल्याकडे फिक्स करंट सोर्स I0 आहे आणि हे ओपन सर्किट होईल कारण तेथे कोणतेही इन्क्रिमेंट नाही स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीत ते शून्य होते हे ओपन सर्किट आहे तर आपल्याकडे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल या अर्थाने असलेले सर्किट आहे हे MOS ट्रान्झिस्टर चे स्मॉल सिग्नल मॉडेल आहे आणि आपल्याकडे आउटपुट कपलिंग कॅपेसिटर C2आणि RL हा VGS आहे आणि या gm बरोबर या VGS चा गुणाकार होईल मी टर्मिनल चिन्हांकित करेल सुरुवातीला विशेषत जेव्हा तुम्हाला त्याचा फारसा अनुभव नसेल तेव्हा कृपया स्मॉल सिग्नल आकृती रेखाटण्याबाबत सावधगिरी बाळगा खरं तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इथे काहीही बदलणे नाही परंतु संपूर्ण सर्किटपासून सुरुवात करा आणि फक्त MOS ट्रान्झिस्टर ऐवजी त्याचे स्मॉल सिग्नल इक्विवेलेंट वापरा आणि तुम्हाला ज्याप्रमाणे वाटते त्यानुसार सर्किट पुन्हा तयार करा आता आपल्याकडे हे दोन कॅपेसिटर आहेत आणि आपल्याला माहित आहे की ह्या कॅपेसिटरने शॉर्ट सर्किट्ससारखे वागावे अशी आपली इच्छा आहे आपण अडचणींचे मूल्यांकन नंतर करूया पण आत्ता आपण असे गृहित धरू की त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व ते सोडवतील आणि इच्छित सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी ते शॉर्ट सर्किट सारखे कार्य करतील आपण नंतर अडचणी काय आहेत हे पाहू आपल्याकडे असलेले सर्किट खरोखर सोपे आहे आपल्या जवळ Vs Rs gm VGS आहेत तसेच इथे VGS आहे RG आणि लोड रेजिस्टन्स RL आहे तसेच या सर्व विश्लेषणामध्ये आपण MOS ट्रान्झिस्टरचे स्मॉल सिग्नल आउटपुट कंडक्टन्स वगळले आहेत परंतु तुम्ही त्यास समाविष्ट करू इच्छित असाल तर ते अगदी सोपे आहे येथे हे RL सोबत पॅरलल आहे इतर काही सर्किटमध्ये ते भिन्न असू शकते परंतु आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या सर्व सर्किटमध्ये कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये हे RL सोबत पॅरललच आहे त्यामुळे जर तुम्ही स्मॉल सिग्नल आउटपुट कंडक्टन्स चा समावेश असतानाचा परिणाम जाणून घेऊ इच्छित असल्यास तुम्हाला लोड रेजिस्टन्स RL ऐवजी rds आणि RL चे पॅरलल कॉम्बिनेशन वापरावे लागेल तर हे फक्त लिनियर सर्किट चे विश्लेषण आहे आणि या सर्किटमध्ये आपल्याकडे फक्त दोन नोड आहेत आणि मी या व्होल्टेजला Vo म्हणतो जे RL च्या अक्रॉस असलेले व्होल्टेज आहे मी नोड चे समीकरण लिहित आहे सहसा मी पद्धतशीरपणे गोष्टी करण्यास प्राधान्य देतो आणि विशेषत सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा आपण सर्किट्सचा सराव करत असाल तेव्हा मी हेच करण्याची शिफारस करतो मी हे या इथे कॉपी करतोय आता मी या नोड साठी येथे समीकरण लिहीत आहे आणि त्या नोड साठी देखील येथे समीकरण लिहीत आहे म्हणजे या नोड मध्ये फ्लो होणारा एकूण करंट Rs मध्ये फ्लो होणारा एकूण करंट Rs आहे तसेच हा VGS देखील ग्राउंडच्या संदर्भात मोजला जातो कारण हा सोर्स ग्राउंडेड आहे म्हणून त्याबद्दल सावधगिरी बाळगा सर्वच सर्किटमध्ये हे खरे नसते प्लस RG जो की RGमध्ये फ्लो होणारा करंट आहे हे असे समीकरण आहे जे की झिरो च्या बरोबरीत आहे आणि या नोडवर आउटपुट नोडवर आपण नोड मध्ये फ्लो होणार्या किंवा नोडमधून फ्लो होणार्या करंटचा विचार करू शकतो आधीच gm म्हणजे बाहेर फ्लो होणारा आहे त्यामुळे मी असे समजतो की संपूर्ण करंट हा या मार्गानी या मार्गानी आणि gm VGS मधून अशा प्रकारे बाहेर फ्लो होतो यामधून इथे फ्लो होणारा करंट म्हणजे gm VGS प्लस RG मधून फ्लो होणारा करंट RG प्लस RL मधून फ्लो होणारा करंट Vo RL अशाप्रकारे आहे आणि या सर्वांची बेरीज झिरो आहे आणि आपल्याला VGS आणि आउटपुट व्होल्टेज Vo मिळवण्यासाठी या दोन्ही सिस्टिम ऑफ लीनियर इक्वेशन सोडवाव्या लागतील आता कृपया तुम्ही स्वत या गोष्टीचे निराकरण करा मी फक्त उत्तर लिहित आहे मी व्हेरिएबल्स इलिमनेट च्या स्टेप बद्दल वगैरे चर्चा करणार नाही तर तुम्ही यावर उपाय केल्यास तुम्हाला कळेल की V0 Vs gm RG RL - RL gm RL Rs Rs RL RG आहे हे थोडेसे गुंतागुंतीचे समीकरण असल्याचे दिसत आहे लक्षात ठेवा की कोणत्याही अतिरिक्त कंपोनंट शिवाय एखाद्या कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या मुळ आवृत्तीसाठी V0 Vs म्हणजे gm RL असेल आता आपल्याकडे काही वेगळी अभिव्यक्ती आहे परंतु त्याचा अर्थ काय आहे ते पाहूया सर्व प्रथम आपल्याकडे हा RG आहे आपल्याकडे ट्रान्झिस्टरच्या गेटला dc फीडबॅक देण्यासाठी आपल्या जवळ हा RG आहे फक्त dc आकृतीसाठी याची आवश्यकता आहे हे खरंतर कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल आकृतीत नाही म्हणून जेव्हा तिथे रजिस्टर नसतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की तो ओपन सर्किट आहे त्याची व्हॅल्यू अनंत आहे तर इतर काहीही न करताही तुम्ही अंदाज लावू शकता की ही RG खूप मोठी असावा लागेल कारण स्मॉल सिग्नलच्या आकृतीत ते तिथे नसल्यासारखे असेल आता आपण या अभिव्यक्तीकडे परत जाऊ काय होते ते पाहू तर आता आपण असे म्हणूया की RG खूप खूपच मोठा आहे म्हणून याचा अर्थ असा की RG डिनामनेटर मध्ये आहे आणि आपल्याकडे इथे अशा बऱ्याच टर्म आहेत त्यापैकी एक RG आहे आणि आपल्याकडे इतर तीन टर्म आहेत आणि समजा RG ही gm RLRs Rs आणि RL या प्रत्येक टर्मपेक्षा मोठी आहे आणि त्याचप्रमाणे न्यूमरेटरमध्ये RG असलेली टर्म ही इतरांपेक्षा मोठी आहे म्हणजे gm RGRL ही या RL पेक्षा बरीच मोठी आहे या प्रकरणात मी इतर सर्व टर्मकडे दुर्लक्ष करू शकतो आणि केवळ RG असलेल्या टर्म राखू शकतो अगदी अंतर्ज्ञानाने देखील लक्षात घ्या की आपल्याला माहित आहे की RG मोठे असणे आवश्यक आहे आणि आता आपण एक असे प्रकरण घेणार आहोत की त्यामध्ये हे खूपच मोठे आहे आपण अद्याप त्याला प्रमाणित केलेले नाही परंतु ते खूप मोठे आहे आणि इतर टर्मचे निराकरण करते तर याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते आणि न्यूमरेटरमध्ये त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते आपण जर असे केले तर ते अंदाजे मायनस gm RGRL भागिले RG असे असेल जे म्हणजे मायनस gm RGRL असेल आणि हे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर च्या अभिव्यक्ती सारखेच आहे म्हणजे जर RG खूपच मोठा असेल तर हे कॉमन सोर्स सारखे कार्य करते ते किती मोठे असावे तर त्यासाठी या दोन अटींचे समाधान झाले पाहिजे परंतु प्रत्यक्षात आपण पाहतो की तुम्ही त्यातील एका अटीचे समाधान केले तर दुसरीचे आपोआपच समाधान होते तर सर्वप्रथम आपण एका ऍम्प्लिफायर विषयी विचार करत आहोत तर gmRL हे स्वतःच 1 पेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे हे निश्चितपणे 1 पेक्षा जास्त आहे हे 1 पेक्षा जास्त असू शकते तर हे अगदी स्पष्ट आहे की जर RG या पहिल्या टर्मपेक्षा खूपच मोठा असेल तर ते आपोआप त्या आणि त्यापेक्षा जास्त असेल कारण आपल्याकडे ह्या gm RL चा यासोबत गुणाकार होतो त्यामुळे मुळतः आपल्याला RG हा gm RL Rs पेक्षा खूप जास्त असणे आवश्यक आहे आता दुसऱ्या अटीप्रमाणे gmRGRL हे RL पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि RL दोन्ही बाजूंना सामायिक आहे तर खरोखर gm RG हे 1 पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे आणि तुम्ही हे पाहू शकता की जर RG खूप मोठा असेल तर ह्याचे आपोआप निराकरण होईल कारण गेन gm RL हा 1 पेक्षा खूपच मोठा असेल अशी अपेक्षा आहे आणि पहिल्या अटीप्रमाणे RG हा RL पेक्षा कितीतरी जास्त असेल तर त्याचे देखील आपोआप निराकरण होईल त्यामुळे मूळत आपल्यासाठी RG हा gm RL Rs साठी खूप जास्त असणे आवश्यक आहे आता अर्थातच तुम्ही विचारू शकता की जर सोर्स आयडियल आहे सिग्नल सोर्स आयडियल आहे आणि RS झिरो आहे तर काय होते तर तेव्हा RG झिरो पेक्षा खूप मोठा असतो जे RG च्या कोणत्याही व्हॅल्यू साठी खरे आहे तसेच त्याबाबत जर Rs खूप लहान असेल तर ही पहिली कंडिशन समाधानकारक असल्यास उदाहरणार्थ जर Rs झिरो असेल तर पहिली कंडिशन समाधानकारक असल्यास याचा अर्थ असा नाही की इतर कंडिशन देखील समाधानकारक असतील त्या बाबतीत मुळात RG हा RL पेक्षा खूपच जास्त असेल त्यामुळे RG हा gm RL Rs किंवा RL पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे तर मी आत्ताच Rs झिरो असताना या बाबत चे स्पष्टीण दिले आहे तर तुम्ही काय करा की विशेषतः Rs झिरो असताना तुम्ही गेन V0 Vs चे निराकरण करा जर तुम्ही ते केले उदाहरणार्थ ते इथे वापरले जर Rs झिरो असेल तर आपल्याकडे न्यूमरेटर मध्ये gm RG RL - RL आहे आणि डिनामनेटर मध्ये फक्त RL RG असेल म्हणजेच जर RG हा RL पेक्षा खूपच मोठा असेल तर येथून हे निघून जाईल आणि हे देखील निघून जाईल म्हणून एकदा ही अट पूर्ण झाल्यावर जरी ड्रेन आणि गेट यांच्यात रजिस्टर असेल तरी ते कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर प्रमाणे कार्य करेल तर ती RG संबंधीची मर्यादा आहे सर्किटमध्ये ही अगदी सामान्य परिस्थिती आहे तरअसे म्हणू या काही dc किंवा ac साठी तो घटक महत्त्वपूर्ण आहे आणि इतरांसाठी तो नगण्य आहे आणि आपल्याकडे जे काही अडथळे आहेत त्याबद्दल हे लक्षात ठेवा की या विश्लेषणामध्ये आपल्याला RG बद्दल काहीही प्राप्त झाले नाही म्हणून RG कितीतरी जास्त असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला त्यापेक्षा खूप मोठेअसे काहीतरी निवडावे लागेल आणि जसे मी कॅपेसिटरसाठी नमूद केले आहे तुम्ही त्याच्या दहा किंवा शंभर पट जास्त निवडू शकता आणि त्यासह हे पूर्ण करावे लागेल